तर आज आपण गरजांचे आकलन याविषयी बोलणार आहोत प्रशिक्षणाच्या गरजांचे आकलन आता जेव्हा आपण प्रशिक्षण आणि विकास या विषयी बोलत असतो तेव्हा हे प्रशिक्षण खूप संबंधित असणे गरजेच आहे संबंधित कशाशी असेल हे संस्थेशी संबंधित असते संस्थेच्या ध्येयाशी संबंधित असते याचबरोबर हे व्यक्तीच्या ध्येयाशी सुद्धा संबंधित असते जर एखादा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेच्या देहामध्ये योगदान करीत नसेल तर किंवा आता कार्यक्रम जर एखाद्या व्यक्तीच्या ध्येयाशी योगदान करीत नसेल तर अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा फारसा उपयोग होणार नाही खूप वेळा असं होतं की संस्थेचे ध्येय आणि वैयक्तिक ध्येय वेगवेगळे असू शकतात अशावेळी मात्र प्रशिक्षकाने या दोघांमध्ये समतोल साधणे गरजेचे असते आणि जास्तीत जास्त संस्थेच्या संस्थेच्या ध्येया वर भर देणे गरजेचे असते खूप वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण दिलं जातं आणि जेव्हा अशी व्यक्ती कामाच्या ठिकाणी परत येऊन काम करू लागते त्यावेळेस हे प्रशिक्षण फारसं कामी येत नाही किंवा ते प्रशिक्षण इथे अमलात आणता येत नाही संस्थेने प्रशिक्षण तर दिलेल्या असतं जसे की एक महिना किंवा सहा महिन्याचं परंतु असं विशिष्ट कार्य अमलात आणण्यासाठी संस्था इच्छुक नसते मग अशा वेळेस घेतलेले प्रशिक्षण वाया जाण्याची शक्यता असते मग अशा प्रशिक्षणाचा काही हेतू उरत नाही यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की संस्थेचे ध्येय आणि वैयक्तिक ध्येय एकमेकांशी जोडले गेलेले पाहिजेत आणि या नुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला गेला पाहिजे तरी इथे प्रश्न उपस्थित होतो की अशा संस्थेच्या आणि वैयक्तिक गरजा ओळखायच्या कशा यासाठी उत्कृष्ट उपाय म्हणजे कामगिरी मधील अडचणी जेव्हा कामगारांना अडचणी येत असतात एखादी कामगिरी कशी करायची हे माहित नसतं त्यावेळेस संस्थेची अशी अपेक्षा असते की असा विशिष्ट कार्य त्या कामगाराने करावे मला येथे एक उदाहरण द्यायला आवडेल माझं उदाहरण आहे जेव्हा 2003मध्ये मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झालो त्या वेळेस आमचे प्राध्यापक प्रेम विराट सर संचालक म्हणून कार्यरत होते आणि पहिल्या दिवशीच्या मीटिंग मध्येच जेव्हा प्राध्यापक नांदिया मला या मिटींगला घेऊन गेले ते आमच्या विभागाचे प्रमुख होते ते मला संचालकांकडे घेऊन गेले त्या वेळेस संचालक प्रेम विराट सर यांनी नमूद केले की डॉक्टर रांगणेकर यांना कामगिरी मूल्यांकन फॉर्म या विषयी माहिती आहे का एका वर्षानंतर भरायचा आहे परंतु पहिल्या दिवशीच मला सांगण्यात आलं होतं की हा कामगिरी मूल्यांकन फॉर्मत्यानुसार आपल्याला काम करायचे आहे हा पाहून घ्या यामध्ये तुमच्याकडून असणारे संस्थेच्या अपेक्षा नमूद केलेले आहेत ही एक खूप चांगली सवय आहे वर्षाच्या सुरुवातीलाच मनुष्यबळ व्यवस्थापन यांचे कर्मचारी एका माहिती पुस्तके बरोबर सज्ज असतात आणि ते आपल्याला देत असतात आणि त्यानुसार आपल्याला कार्य करायचे असते यामध्ये संस्थेच्या आपल्या कडून असणाऱ्या अपेक्षा नमूद केलेले असतात आपण वर्षभर काय करणे अपेक्षित आहे कोणते घटक आहेत ज्यावर आपल्या कामाचं मोजमाप केलं जाईल मला समजते आहे की येथे काहीही वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अडचणी येऊ शकतात इथे काही घटकांचे मोजमाप गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल उदाहरणार्थ एकदा प्रशिक्षण कार्यक्रम जर मी आयोजित केला तर या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आपण किती खर्च केला याबरोबरच शिकवण्याची गुणवत्ता काय आहे शिकवण्याची गुणवत्ता ही व्यक्तिनिष्ठ आहे आणि याला खूप सारे घटक कारणीभूत असतात ही विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते शिक्षकाच्या कामगिरीवर अवलंबून असते आणि हा कार्यक्रम जर व्यवस्थापन विकास कार्यक्रम असेल तर अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी असणारे सदस्य प्रशिक्षक एक आणि सर्वावर अशा कार्यक्रमाची गुणवत्ता अवलंबून असते परंतु तुम्ही काय करणे अपेक्षित आहे हे जर जास्तीत जास्त स्पष्ट असेल तर आपण जास्तीत जास्त वस्तुनिष्ठपणे कामगिरी करू शकतो आणि मग निश्चित पणे अशा घटनेमध्ये प्रशिक्षणाच्या गरजा सहज म्हणून ओळखल्या जातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कामगारांना त्यांच्या कामाच्या प्रतिक्रिया मिळाल्या नाही तर त्यांना कामगिरीचा अवलोकन करता येणार नाही त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे की वेळच्या वेळी कामगारांना त्यांच्या कार्याचा प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे आहे यामुळे त्या यांना स्वतःबद्दलची आत्म जागृती होते ते स्वतःला समजून घेतात त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे त्यांना कळेल आणि कामगिरी कशी केली जाईल हे सुद्धा त्यांना कळेल आणि जर असे कामगार अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत असतील तर इथे काही विशिष्ट कामाची पात्री ठरवण्यात येईल ती पातळी त्यांना सांगण्यात येईल आणि ती गाठल्यानंतर उत्कृष्ट कामगिरी समजण्यात येईल जर अशा प्रकारचे संकल्पना स्पष्ट झाल्या तर मग त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल आणि अशा घटनेमध्ये आपण प्रशिक्षणाच्या गरजा सहज ओळखू शकेल जर त्यांना काही कामगिरी करण्यासाठी संसाधने कमी असतील तर उदाहरणार्थ एखादी कामगिरी करण्यासाठी एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअर असणे गरजेचं असतं मग अशा घटनेमध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर उपलब्ध नसेल तर ती कामगिरी होणार नाही याची नोंद करून घेणे गरजेचे आहे जर चांगल्या कामगिरीचे परिणाम वाईट होत असतील तर कारण जर संसाधने व्यवस्थित वापरली गेली नाही तर खूप वेळा कामगार अशी तक्रार करत असतात की एखादं विशिष्ट साधन त्यांना दिलेले नसतं परंतु त्यांच्याकडून तसं विशिष्ट काम करणं अपेक्षित असतं मग अशा घटनांमध्ये निश्चितपणे अडचणी असतात कामगार ते काम पूर्ण करू शकणार नाहीत आणि याचा परिणाम म्हणजे त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत मग अशा वेळी काय केलं पाहिजे तर म्हणून चांगल्या कामगिरीचे परिणाम खराब असतील तर किंवा कामगारांना त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांची जाणीव नसेल तर खूप सार्या संस्थांमध्ये त्यांनाही सांगितलं सुद्धा जात नाही त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे मग अशा घटनेमध्ये शिकणे हा उत्तम पर्याय होत नाही म्हणून ओळखणे म्हणजे काय काय तर याचा अर्थ प्रशिक्षणाच्या खऱ्या गरजा ओळखणे जसे की तिकडे कामगिरीचे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून देणे यालाच आपण कामगिरीचे मापदंड असे म्हणतो जे वेळच्यावेळी कामगिरी मोजण्यासाठी वापरले जातात जसे की तीन महिन्यातून सहा महिन्यातून किंवा वर्षातून याचे मोजमाप होते आणि जेव्हा कामगार असे कामगिरीमध्ये मागे पडत असतात त्यांची कामगिरी ठरवून दिलेल्या कामगिरीपेक्षा कमी होत असते तर अशी कमतरता भरून काढण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज ओळखावी आता प्रत्येक संस्थेमध्ये खूप पद्धतशीर पणे प्रशिक्षणाच्या गरजा ओळखण्याची प्रक्रिया असावी जसे की मी नमूद केल्याप्रमाणे हे बंधनकारक तर नाहीये परंतु याविषयी काहीही लक्ष न देता फक्त प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले तर किंवा असे प्रशिक्षण कार्यक्रम आपण दिले गेले तर ते नसल्यासारखेच असतील मग भविष्यात काय सुधारणा होणार यापेक्षा याची जर व्यवस्थित प्रक्रिया असेल तरप्रशिक्षित व्यक्ती त्या संस्थेसाठी चांगली कामगिरी करू शकेल पुढील दोन वर्षांमध्ये ती कामगिरी पुढच्या पातळी वर घेऊन जाईल तीन वर्षानंतर कामगिरीची पुढची कोणती पातळी असेल पाच वर्षानंतर या कामांमध्ये आपण काय करणे अपेक्षित आहे कमीत कमी दहा वर्षांचे नियोजन तरी एखाद्या व्यक्तीला माहीत असणे अपेक्षित आहे तसेच संस्थेचे पुढे कामगार टिकून राहणे हे एक मोठे आव्हान बनत आहे ते दहा वर्षे पुढचं कोणीही नियोजन करणार नाही परंतु येथे एका व्यक्तीचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे संस्थेचा संस्थेच्या दीर्घकालीन दृष्टीचा म्हणजेच जो कोणी अशा विशिष्ट कामगिरी पार पाडत आहे त्याने हे काम एका विशिष्ट पातळीपर्यंत करणे अपेक्षित आहे आहे यासाठी लागणारी संसाधने त्याला उपलब्ध करून देणे आणि ज्या वेळेस त्याला अशा संसाधनांचा पुरवठा कमी होईल त्यावेळेस त्याला असे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे अशा पद्धतीने प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या गरजांचे अवलोकन करण्यामध्ये पहिला टप्पा आहे तो म्हणजे सूचनांची रचना करण्याची प्रक्रिया जोपर्यंत आपण प्रशिक्षणाच्या गरजा ओळखत नाही नाही तोपर्यंत आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करता येत नाही एवढेच नव्हे तर आपल्याला अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव सुद्धा ठरवता येत नाही या घटनेमध्ये तुम्ही सल्लागाराची मदत घेऊ शकता एखादी संस्था एखाद्या विशिष्ट टप्प्यावर असते आणि तिची कार्यपद्धती तिथे गरजेचे असलेले उत्पादन त्यांच्या असलेल्या अपेक्षा यावरून तुम्ही ठरवू शकता की तिथे अशा प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज आहे किंवा नाही आणि या कार्यक्रमातून आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो किंवा नाही एवढेच नव्हे तर जरी संस्था तिच्या चालू च्या गरजा पूर्ण करीत असेल तरी भविष्यातील दृष्टिकोन पाहता संस्थेची ध्येय आणि धोरणे पाहता भविष्यामध्ये संस्था तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल की नाही यावरून प्रशिक्षणाची गरज ठरवले जाऊ शकते तर प्रशिक्षण ही एक सातत्य प्रक्रिया आहे आणि एखादी संस्था जर अशा प्रशिक्षणाचा भाग होत नसेल तर किंवा एखादी संस्था असे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत नसेल आनंद त्यांना असे वाटते की आमच्याकडे सगळं छान चालू आहे पण मला अशा प्रशिक्षणाची गरज नाही ते त्यांच्या साधनसामुग्री वरती निवांत असतात यामध्ये त्यांना त्यांची साधनसामग्री विकसित करणे गरजेचे वाटत नसते परंतु भविष्यासाठी त्यांना लागणाऱ्या साधनसामग्रीची तयारी करणे गरजेचे असते विशिष्ट मनुष्यबळ खूप महत्त्वाचे असते या बाजूने प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांच्यासाठी सुद्धा असते दुसरे म्हणजे जर प्रशिक्षणाच्या गरजा व्यवस्थित ओळखल्या गेल्या नाही तर प्रशिक्षण कार्यक्रम आणि यातील मुद्दे ठरवण्यासाठी खूप कठीण जाईल कारण येथे प्रशिक्षण आयोजित केले जाईल परंतु एखाद्या विशिष्ट प्रशिक्षणार्थी ला काय पाहिजे हे जर माहीत नसेल तर अशा प्रशिक्षणाचा काय उपयोग सहभागी सदस्य यांना प्रशिक्षणाची का गरज आहे मग येथे त्यांच्या गरजा आणि प्रशिक्षणाचे मुद्दे यांच्यामध्ये मेळ असणार नाही म्हणून म्हणून पहिले प्रथम आपण प्रशिक्षणाची गरज समजून घेणे गरजेचे आहे म्हणजेच संस्थेला काय गरजेचे आहे ये आणि प्रशिक्षणा मधून कोणत्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत तर इथे एक उदाहरण दिले जाते ते म्हणजे खालील पैकी एक किंवा एकापेक्षा जास्त परिस्थिती उद्भवू शकते जसे की अशा परिस्थितीमुळे प्रशिक्षण योग्य पद्धतीने दिले जाऊ शकणार नाही आणि यामुळे कामगिरी मधील अडचण सोडवण्यासाठी प्रशिक्षणाचा योग्य वापर होऊ शकणार नाही खूप छान उदाहरण आहे मला इथे माझा अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल जेव्हा मी कर्मचारी अधिकारी म्हणून हुकुमचंद मिल मध्ये कामाला होतो त्यावेळेस तिकडे कामगार गैरहजर राहण्याचा दर 14 टक्के म्हणजे अतिशय जास्त होता तेव्हा आमच्या पैकी एका अधिकाऱ्याने योजना सांगितली ती म्हणजे हजर राहण्यासाठी बक्षीस दिले जावे कामावरती हजर राहण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांना प्रेरित केले पाहिजे आता जेव्हा आपण वरिष्ठ अधिकारी या विषयी बोलत असतो तेव्हा त्यांचं असं म्हणलं की नाही प्रत्येकाने सव्वीस दिवस कामाला येणे बंधनकारक आहे जर एखादा कामगार सव्वीस दिवस कामाला येत नसेल तर अशी घटना त्याच दुष्कृत्य समजलं जावं एक तर त्यांना रजा घ्यावीकिंवा त्याने न सांगता गैरहजर राहू नये अशा घटनेमध्ये आपण एखाद्या अडचणीला जर सल्ला मागितला तर खूप काळजीपूर्वक वागावे इथे दुसरे उदाहरण म्हणजे इच्छा निवृत्ती योजना एक बँक होती या बँकेने इच्छा निवृत्ती योजना जाहीर केली अशी इच्छा निवृत्ती योजना खूप प्रसिद्ध आहे आणि जेव्हा अशी योजना पाहणे जाहीर केली त्यावेळेस खाजगी बँक सुद्धा बाजारात येत होत्या मग इथे काय झालं हुशार कामगार होते ते अशा बँकांमधून निवृत्ती घेऊन खाजगी बँक मध्ये रुजू झाले खूप चांगले काम करत होते त्यांनी इच्छा निवृत्ती व त्याचे पैसे घेऊन बँक सोडून दिली आणि खाजगी बँक मध्ये रुजू झाले याचा परिणाम काय झाला अशा संस्थानचे हुशार कामगार खासगी बँकांना वापरायला मिळाले म्हणून एखाद्या अडचणीला पर्याय सुचवत असताना खूप काळजीपूर्वक आपण तशा सूचना द्या कारण अशा सूचना देणे अगोदर त्याचे परिणाम काय होतील हे सुद्धा तपासून घेणे गरजेचे आहे कारण आपण दिलेल्या उपाय हा अडचण सोडणारा असावा नाहीतर एक अडचण सोडून दुसऱ्या अडचणी तयार करणारा असतो असं होता कामा नये त्यामुळे कामगिरीच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कसे आधार देऊ शकतो याविषयी विचार करावा जेव्हा एखादा उपाय कामगारांच्या प्रेरणा विषयी निगडित असतो तेव्हा आपल्याला हे पाहणे गरजेचे असते की अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जावेत की यामुळे कामगारांना प्रेरणा मिळतील परंतु त्यांच्या प्रेरणा कमी करणारे प्रशिक्षण कार्यक्रम नसावेत काही वेळा असे सुद्धा होते तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतात त्यांच्यावर ती खर्च करीत असतात आणि कामगार सुखी नसतात ते प्रेरित झालेली नसतात कारण त्यांना अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा संबंध कळतच नसतो नंतर मुद्दा येतो तो म्हणजे कामाची रचना कामाची रचना ही खूप खूप महत्त्वाचे असते माझे पुढचे सत्र जे असतील ते सर्व कामाचे अवलोकन कामाचे मूल्यांकन कामाचे वर्णन कामाचा तपशील यावरचे असतील कारण जेव्हा आपण प्रशिक्षणा विषयी बोलत असतो त्यावेळेस आपल्याला कामाची रचना डोक्यात ठेवणे अपेक्षित आहे आहे ज्यामध्ये कामाची रचना काय असेल मग ही या कामाला कौशल्ये लागणार आहे की नाही हे काम निमकौशल्याचे आहे का या कामाला कौशल्ये लागणार आहे का मग कोणते कशी लागणार आहेत या कामांमधून कोणती कामगिरी करणे अपेक्षित आहे आणि जर कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल तर याची कोणती कारणे आहेत आणि या कारणांसाठी आपण प्रशिक्षण दिले गेले पाहिजे आणि अशा पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते आणि म्हणून कामाची रचना किंवा कामगिरीच्या अपेक्षा आणि त्यांचे उत्तम संभाषण हे खूप महत्त्वाचे असते आता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या मुद्द्यांची रचना सुद्धा खूप काळजीपूर्वक करावी लागते मग या कार्यक्रमांमध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश असेल कोणती माहिती या कार्यक्रमातून दिली जाईल अशा कार्यक्रमाचे हेतू काय असतील मग विविध हेतू एकत्रित करणे गरजेचे असते मी नमूद केल्याप्रमाणे संस्थेची ध्येय व्यक्तींची ध्येय ह्या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पद्धत या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आपण कोणती पद्धत वापरणार आहात इथे मी प्रत्येक पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे उदाहरणार्थ निर्णय प्रक्रिया घटनांचा अभ्यासक्रम व्यवसाय खेळ काही सराव ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या सर्व घटना वरती अवलंबून तुम्हाला अशी आठवण येईल की या सगळ्या पद्धती तुम्ही तुमच्या अध्यापन शास्त्राच्या पद्धती म्हणून तंत्र आणि साधने म्हणून प्रशिक्षण राबवत असतानावापर करू शकता तर म्हणून योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य ती पद्धत योग्य कारणासाठी तुम्ही सहज वापरू शकता आता तर मग अशा घटनेमध्ये जेव्हा तुम्ही व्यवसाय खेळ आयोजित करीत असतात आणि जेव्हा तुम्ही घटनांचा अभ्यासक्रम नियोजित करीत असतात त्या वेळेस तुम्हाला प्रत्येक पद्धतीमध्ये एक विशिष्ट काळजी घेणे गरजेचे असते प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवले जातात ते त्यांच्या मध्ये काही मूळ कौशल्य घेण्यासाठी नव्हे किंवा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी नव्हे तर हा एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे यामधून मूळ कौशल्ये नंतर अपेक्षित आहेच याच बरोबर खूप वेळा अशा प्रशिक्षण कार्यक्रमातून अशा व्यवसायिक कोर्स मधून अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमधून नवीन कौशल्य सुचवली जातात आणि असे विशिष्ट प्रशिक्षण घेण्यासाठी काही कौशल्य अगोदरच येणे खूप गरजेचे असते एखाद्या व्यक्तीला काही मूळ कौशल्य नसतील तर अशा कार्यक्रमांमधून प्रशिक्षण घेणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसते मग अशा कार्यक्रमांमध्ये ते समरस होऊ शकत नाहीत तर सगळे प्रशिक्षणार्थी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना काही मूळ कौशल्य येणे अपेक्षित असते यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यामध्ये अशा कार्यक्रमातून शिकण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे असते होय मला हे शिकायचे आहे मी हे शिकू शकतो असे असेल तर काहीही अशक्य नाही ह्या गोष्टी सांगत राहणे गरजेचे आहे परंतु एवढे करून सुद्धा काही गोष्टी जमून येत नाहीत काही गोष्टी जमत नाहीत त्याला कारण म्हणजे प्रेरणांची कमतरता खूप वेळा असं होतं की जर प्रेरणा नसतील तर जर आत्मविश्वास नसेल तर व्यक्ती शिकू शकतो नाही आता आत्मविश्वास नसण्याची खूप सारी कारणं असू शकतात जसे की वातावरण निर्मिती तिथे असणारी परिस्थिती काहीवेळेस अनुवांशिक कारण सुद्धा असू शकते व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुद्धा असू शकतो अंतर्गत गोष्टी असू शकतात किंवा बाहेरील परिस्थिती सुद्धा कारण बनू शकते मनस्थिती स्थिर असणे म्हणजे जे स्वतःवर विश्वास ठेवत असतात अशा व्यक्तींचे मनस्थिती स्थिर असते आणि बाहेर या गोष्टींवर विश्वास ठेवतात अशा व्यक्ती सुद्धा असतात म्हणून अशा घटनेमध्ये असे सांगितले जाते की आपले वरिष्ठ सांगतात म्हणून प्रशिक्षण घेणे जोडीदार सांगतात म्हणून प्रशिक्षण घेणे याचा अर्थ असा व्यक्ती बाहेरील घटनांना प्रेरित होऊन प्रशिक्षण घेत असतात इथे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असणे खूप खूप गरजेचे असते त्यांनी स्वतःच्या मनापासून असं प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे आहे आणि जेव्हा ते असं स्वतःच्या मना पासून कार्यक्रमास हजर राहतील त्यावेळेस तो त्यांच्यासाठी उपयोगाचा असेल आणि त्यांच्या भविष्यामध्ये कामगिरी मध्ये ते निश्चितपणे वृद्धी करू शकतील तर शिकण्याच्या वेळी प्रशिक्षण आम्हालाही प्रशिक्षणामध्ये सहभागी होत असताना या सगळ्या गोष्टींची ची गरज असते यांच्याशिवाय कोणतेही प्रशिक्षण अपेक्षित शिकवणूक देणार नाही वर्तनातील बदल होणार नाही आणि संस्थेला आदर्श हवे तसे परिणाम मिळणार नाही प्रशिक्षणाची जर योग्य गरज नसेल तर जो काही बदल अपेक्षित आहे तो बदल अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमात पासून मिळणार नाही विशेषतः जे शिक्षण मिळणे अपेक्षित आहे ते शिक्षण मिळणार नाही जेव्हा आपण शिकण्याची तत्व याविषयी बोलत असतो मागच्या वेळेस मी शिकण्याच्या तत्वा विषयी बोललो आहे तर जेव्हा आपण शिकण्याच्या तत्वा विषयी बोलत असतो तेव्हा हे अतिशय महत्त्वाचे आहे की व्यक्तीचे शिक्षण हे त्याच्या गरजांच्या आधारावर असावे असे अपेक्षित असते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या संकल्पना विकसित होत असतात विश्वास विकसित होत असतोमूल्य विकसित होत असतात होय त्यावेळेसच ती व्यक्ती एखाद्या विशिष्ट संकल्पना शिकत असते आणि यामधूनच अपेक्षित शिकवण साधत असते आता इथे अजून एक संकल्पना ती म्हणजे वर्तनातील बदल एखाद्याची व्यवस्थित गरज ओळखणे आणि नंतर निश्चितपणे ती व्यक्ती ते शिक्षण घेईल आणि वर्तनामध्ये बदल घडेल एखादी व्यक्ती फक्त प्रशस्तीपत्रक घेण्यासाठी येत असेल तर एखादा प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी येणार असेल तर किंवा अशा व्यक्तीला कोणीतरी पाठवलेला आहे म्हणून अशा प्रशिक्षण कार्यक्रमाला येत असेल तर परंतु स्वतःची इच्छेने येत नसेल तर इथे कोणताही वर्तनातील बदल होणार नाही वर्तनातील बदल होण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाऊ शकते तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत पोहोचू शकता पण पाणी पिण्यासाठी बळजबरी करू शकत नाही तर म्हणून अशा घटनेमध्ये वर्तनातील बदल घडवण्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलायची गरज आहे जर प्रशिक्षणार्थी एखादं नेतृत्व प्रशिक्षण जाणून घेण्यासाठी इच्छुक असतील तर कारण त्यांना आयुष्यामध्ये नेतृत्व करायचे असेल तर किंवा प्रशिक्षणार्थी वाद विवाद व्यवस्थापनासाठी इच्छुक असतील तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी असे वाद विवाद त्यांनी पाहिले असतील तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे ते अशी प्रशिक्षण घेतील आणि वर्तनात बदल करतील किंवा काही वेळेस अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे फलीत म्हणून आर्थिक लाभ सुध्दा होऊ शकतो अशा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी योग्य पद्धतीने गरजेचे अवलोकन करणे गरजेचे आहे आणि मग कशाला गाजर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये परिपूर्ण होत असतील तर कामगार उत्तम रीतीने कामगिरी करतील आणि त्याचे परिणाम म्हणून संस्थेची आर्थिक वृद्धी होईल अशा प्रशिक्षण कार्यक्रमावर किती पैसे खर्च होतील हे खरे आहे आणि काही वेळेस आपल्याला असे वाटेल की याची काही गरज नाही नाही परंतु हे पैसे पुढे जाऊन उपयोग होणार आहे गरज नसेल अशा ठिकाणी जर पैसे खर्च केले तर त्याचा उपयोग होत नाही परंतु सुरुवातीपासूनच संस्थेची ध्येय संस्थेची रणनीती धोरणे कृती आणि वैयक्तिक कामगारांची धोरणे त्यांच्या कृती या गोष्टींमध्ये मेळ घालण्यात गरजेचे आहे नाहीतर मग जे काही पैसे आपण खर्च करणार आहोत त्याचा काही उपयोग होणार नाही आता गरजेचे अवलोकन नाचे कारणे काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहे यामध्ये तीन कारणे दिसून येतात आपण ही कारणे एक एक करून पाहूयात एखाद्या संस्थेचे काही अटी शर्ती आणि नियम असतात मग असे नियम मनुष्यबळ माहिती पुस्तिकेमध्ये दिले असतात सर्व कायदे आणि नियम यानुसार गरजेचे अवलोकन केले जाते चार नंबर मॉडेल मध्ये आपण ओ सी बी याबद्दल चर्चा केली म्हणजेच संस्थात्मक नागरिकत्व वर्तन नागरिकत्व वर्तनामध्ये पायाभूत नियमांचे खूप महत्त्व असते यामध्ये नियम आणि कर्तव्यांचे यादी असते आणि कामगार अर्ज अशा विशिष्ट नियम आणि अटी पाळत असतील तर ते संवाद साधू शकतील आणि जे काही वर्तन अपेक्षित आहे त्या वर्तन नुसार त्याला आवश्यक असणारी कर्तव्य पार पाडतील हे तर असे आहे की एखादी नवविवाहित सून ज्या वेळेस घरात येते त्यावेळेस तिला सासूने सांगितलेल्या नियमांचे अंमलबजावणी करावी लागते खूप कुटुंबांमध्ये हे चालते म्हणून जशा अपेक्षा असतील त्या पद्धतीने वर्तन होत असते कुटुंबाच्या अपेक्षा आहेत तसे वर्तन चालते याप्रमाणेच नवीन कर्मचारी जेव्हा एखाद्या संस्थेत रुजू होतो त्यावेळी त्याला मनुष्यबळ विभागाकडून सांगण्यात आले आहे मात्र मनुष्यबळ विभाग हे सासू सासरे नाहीत मनुष्यबळ विभाग त्याबद्दल सांगेल की अपेक्षा काय आहेत नियम कायदे आहेत म्हणजे हे नियम आणि कायदे आहेत आणि नवीन कर्मचाऱ्याकडून काय अपेक्षित आहे मग या विशिष्ट संस्थेमध्ये त्याचे आचरण कसे असेल उदाहरणार्थ इथे मला दुसरा मुद्दा घ्यायला आवडेल ज्यामध्ये मूळ कौशल्यांची कमतरता असते एखाद्या विशिष्ट व्यवसायिक पात्रतेसाठी जसे की अभियंता असेल अशा व्यक्तीसाठी जे मूळ कौशल्य असणे गरजेचे आहे ते नसतील तर काही उपयोग होणार नाही जर एखादा विद्यार्थी एम बी ए असेल तरत्याला विशिष्ट अनुभवाची गरज असते यासाठी त्याला प्रशिक्षणामध्ये पाठवलेले असते व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी अभियंता प्रशिक्षणार्थी असे समजले जाते की तरच सामान्यपणे अनुभवून असणाऱ्या व्यक्तींना अशी मूळ कौशल्य नसतात एमबीए च्या बाबतीत बोलायचं झालं तर एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याला जर पाच वर्षाच्या कामाचा अनुभव असेल तर आणि त्याला जर मूळ कौशल्य नसतील तर तसा व्यक्ती तलावांमध्ये असू शकतो मग अशा व्यक्तींसाठी प्रशिक्षणाच्या गरजा ओळखणे गरजेचे आहे अशा व्यक्तीला कोणत्या प्रकारचा प्रशिक्षण पण योग्य असेल हे ओळखणे गरजेचे आहे आणि त्यानुसार त्यांना तसं प्रशिक्षण देणे गरजेचे आहे एवढेच नव्हे तर जे कर्मचारी तीन ते पाच वर्षे एखादा काम करत आहेत आणि त्यांची कामगिरी जर कमी असेल तर जसे की मी अगोदरच्या मॉडेल मध्ये नमूद केल्याप्रमाणे कामगिरी करण्यासाठी खूप गोष्टी गरजेचे असतात ज्यामध्ये विविध कौशल्यांची गरज असते कामाच्या ज्ञानाची गरज असते वर्तणुकीची कौशल्ये गरजेची असतात आपलं कौशल्य पाहिजेत रचना कौशल्य पाहिजे आहेतसर्जनशील कौशल्य पाहिजे अशा प्रकारचे चार कौशल्य महत्त्वाचे असतात मग खराब कामगिरी असण्यामागे खूप सारी कारणे असू शकतात यामध्ये कामाचे ज्ञान कमी असणे समूहामध्ये समन्वय कमी असणे मनुष्यबळ कौशल्य मूळ संकल्पनांची कमतरता असणे महत्त्वाचे म्हणजे सर्जनशीलता कमी असणे अडचणींना उपाय देण्याची क्षमता कमी असणे अशी विविध कारणे असू शकतात आणि व्यक्तीचे सक्षम नसेल तर हा खरे म्हणजे व्यक्तीच्या सक्षम असण्याचा भाग आहे एखादा कर्मचारी जर सक्षम नसेल तर त्याला खूप सारी कारणं असू शकतात जसे की त्याला कामाचे ज्ञान नसणे कामाचे ज्ञान आहे परंतु मनुष्यबळाची कौशल्यं नसणे कामाचे ज्ञान आहे परंतु उत्पादनाची प्रक्रिया माहीत नसणे हे सगळे ज्ञान असून सुद्धा नवीन अडचणींचा सामना न करणे आलेल्या अडचणी ला उपाय न शोधणे अशा कारणांमुळे कर्मचाऱ्यांची कामगिरी खराब होत असते आणि कामगिरी जर खराब असेल तर असा कर्मचारी तणावाखाली असू शकतो आणि मग इथे प्रशिक्षणाची गरज ओळखली जाऊ शकते आज घर आपल्याकडे परदेशी तंत्रज्ञान आहे आणि जर आपण असे परदेशी तंत्रज्ञान आयात करीत असेल तर हे आपल्यासाठी नवीन असेल आणि संस्था पहिल्यांदाच असं तंत्रज्ञान राबवित इच्छित असेल तर निश्चितपणे अशा ठिकाणी प्रशिक्षणाची गरज निर्माण होऊ शकते कारण या अगोदर अशा तंत्रज्ञानाचा वापर कर्मचाऱ्यांकडून झालेला नसतो अशा यंत्रावर कर्मचाऱ्यांनी काम केलेले नसते आणि असं नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते खूप वेळा ग्राहकाकडून सूचना येत असतात ग्राहकाकडून विनंती येत असतात की तुम्ही एखादी विशिष्ट प्रक्रिया स्वीकारू नये एखादी विशिष्ट पद्धत स्वीकारू नये तुमची कामाची पद्धत वेगळी असावी आणि जर अशी विनंती येत असेल तर इथेसुद्धा ग्राहकांच्या गरजा ओळखण्याची गरज निर्माण होते ग्राहकांची मागणी परिपूर्ण करण्यासाठी एखादे विशिष्ट शैली अमलात आणणे गरजेचे असते आणि जर अशी शैली कामगारांनी स्वीकारली तर त्यांना प्रशिक्षणाची गरज असते म्हणून येथे सुद्धा प्रशिक्षणाची गरज ओळखणे हे महत्त्वाचे ठरते जमा नवीन उत्पादन विकसित केले जातात जेव्हा संस्था नवीन उत्पादन तयार करत असते तेव्हा निश्चितपणे काही नवीन कौशल्य गरजेचे असतात आणि अशा कौशल्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते कामगारांनी असे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते मग अशा नवीन उत्पादनाला ग्राहक आधार देत असतात आणि ग्राहकाच्या आधारावरती संस्था स्वतःच्या कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण देऊन असे उत्पादन विकसित करीत असते आणि मग हे असे नवीन उत्पादन ज्यावेळेस विकसित केले जातात आणि बाजारात येत असतात त्यावेळेस विक्री कर्मचारी सुद्धा या गोष्टीसाठी जागरूक असणे गरजेचे आहे आहे इथे सुद्धा प्रशिक्षणाची गरज असते यामध्ये नवीन उत्पादन कसा वापरला जाऊ शकतो याविषयी प्रशिक्षण दिले जाते पुढचा मुद्दा तो म्हणजे दिवसेंदिवस स्पर्धा खूप वाढत आहे आहे आणि जर बाजारात आपल्याला जिवंत राहायचे असेल तर या स्पर्धेच्या वातावरणात टिकून राहायचे असेल तर हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्हाला कामगिरीची अति उच्च पातळी गाठावी लागते आणि जर मी कामगिरीची अत्युच्च पातळी वाटत असेल तर आपल्याला नवीन शैलीने काम करणे गरजेचे असते मग कशी नवीन शैलीने काम करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची गरज असते अशा प्रकारांमध्ये काम कसे करावे कोणत्या प्रकारचे असावे अशी प्रशिक्षण दिले जाऊ शकते आजकाल आपण बोलत असतो की खूप सारी कामे ही तंत्रज्ञानाने बदलली आहेत नवीन कामे सुद्धा आजकाल आपण तंत्रज्ञानाने करू शकतो आणि जेव्हा आपण असं तंत्रज्ञान स्वीकारत असतो तेव्हा हा पुन्हा आपल्याला ही तंत्रज्ञान शिकण्याची गरज असते आणि इथे नवीन रोजगार निर्मिती सुद्धा होते जुनी कामगिरी कामाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही जसे की मला आठवते जुन्या सूतगिरणी खूप जोरात चालायच्या बरोबर आणि नंतर अशा सूतगिरणी जेट मशिन ने बदल्या आणि मग आपोआपच कामाचं स्वरूप सुद्धा बदललं आणि मग जे कर्मचारी अशा बदलत्या कामाच्या स्वरूपाची समरस होत नाहीत नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाही अशांना प्रशिक्षणाची गरज असते आणि अशा प्रशिक्षणानंतर असते चांगली कामगिरी करू शकतील तर हे होते काही नियम काही अटी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ कौशल्यांचा कमतरते बद्दल ामुळे कर्मचार्यांची कामगिरी नवीन तंत्रज्ञान असून सुद्धा खराब असायची ग्राहकांची विनंती नवीन उत्पादने उच्च कामाचे पातळी नवीन कामगिरी ही सगळी कारणं आहेत तणाव निर्माण करण्यासाठी तर ह्या सगळ्या कारणांमुळे प्रशिक्षणाच्या गरजेची अवलोकन करण्याची गरज निर्माण होते यातलं एखादं कारण असू शकतो किंवा काही कारणे असू शकतात ज्यामुळे प्रशिक्षण देण्यासाठी बंधन निर्माण होते म्हणून ही कारणे समजून घेणे गरजेचे आहे ज्यामुळे प्रशिक्षण देणे गरजेचे ठरते आता आपण पाहूयात परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय परिस्थिती म्हणजे संस्थेचे अवलोकन व्यक्तीचे अवलोकन आणि कामाचे अवलोकन सुद्धा याविषयी पुढील प्रसंगांमध्ये चर्चा करत असेल तर म्हणून येथे तुम्हाला असे आढळून येते की जेव्हा आपण संस्थेचे अवलोकन या विषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला एक प्रश्न येतो तो म्हणजे यासाठी कोणते मापदंड असतील व्यक्ती व्यक्तीचे वैयक्तीक अवलोकन मग तो व्यक्ती कोणते कार्य करत आहे यामध्ये संस्थेचे अवलोकन असेल व्यक्तीचे अवलंबून असेल परंतु कामाचे अवलोकन यासाठी प्रशिक्षणाची गरज असू शकते आणि मग या परिस्थितीची गंभीरता जाणून घेऊन जेव्हा आपण परिस्थिती समजतो तेव्हा आपण काय करतो तर येथे कोणते प्रशिक्षण गरजेचे आहे आहे हे समजून घेतो कुणाला प्रशिक्षणाची गरज आहे हे ओळखतो आणि अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करतो मग यामध्ये कोणती प्रशिक्षणाची पद्धती योग्य असते प्रशिक्षण कधी कधी देणे गरजेचे आहे मग या महिन्याला द्यावे कि तीन महिन्याला द्यावे कि सहा महिन्यात द्यावे की वर्षातून एकदा द्यावे अशा पद्धतीने प्रशिक्षणाचा कालावधी निश्चित केला जातो मग यामध्ये प्रशिक्षणाचे मूल्यांकन कसे केले जाईल तुम्हाला प्रशिक्षणाचे मूल्यांकन माहीत असणे अपेक्षित आहे यामध्ये प्रशिक्षणामध्ये हस्तांतरण कसे केले जाईल या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून वेगवेगळे कोर्स तुम्हाला तयार करता आले पाहिजेत तर आत्ताच आपण संस्थेचे अवलोकन विषयी बोललो मी तिच्यावर लोकांना विषयी बोललो आणि कार्याचे अवलोकन विषय सुद्धा बोललो यामध्ये सक्षमता मॉडेल पाहिजे प्रथमतः आपण संस्थेच्या अवलोकन विषय बोलूयात संस्थेचे अवलोकन हे वरच्या पातळीवरील दिशा देणारे धोरण असते वरिष्ठ व्यवस्थापन आणि दिशा देणारे निर्णय ठरवत असते यामध्ये अशा काही धोरणांची गरज असते याला व्यवस्थापकांच्या आधाराची गरज असते व्यवस्थापकांचा आधार असणे खूप गरजेचे असते जोपर्यंत व्यवस्थापकांचा आधार मिळत नाही ही तोपर्यंत एखादी विशिष्ट कार्याची शैली परिणाम देऊ शकणार नाही आता जोडीदाराविषयी बोलूयात प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणारे कर्मचारी यांना संस्था एखाद्या विशिष्ट वातावरण निर्माण करते यानंतर आपण प्रशिक्षणाच्या स्वतःविषयी बोलूया प्रशिक्षणाचे स्त्रोत म्हणजे प्रशिक्षणासाठी गरजेची असणारी साधने प्रशिक्षणाच्या वेळी गरजेचे असणारे साधन आणि जर आपण अशी साधने पुरुष शकत असेल तर आपण सहजपणे प्रशिक्षणामध्ये संस्थेचे अवलोकन करू शकेल आणि संस्थेकडे जर अशी सर्व प्रकारची संसाधने असतील तर यामध्ये व्यक्ती पद्धतीतंत्रज्ञान स्थळ पैसा यंत्र या सगळ्यांचा पुरवठा प्रशिक्षणासाठी पुरेसा आहे का हे सगळे उपलब्ध आहेत का दुसरे म्हणजे व्यक्तीचे अवलोकन व्यक्तीच्या अवलोकन यामध्ये व्यक्तीच्या चारित्र्याचा समावेश होतो त्याला मिळणारी माहिती त्याच्या पासून मिळणारे परिणाम त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया या सगळ्या पाहिल्या जातात आणि नंतर कार्याचे अवलोकन यामध्ये कामाच्या कोणत्या कृती केल्या जातात कोणते ज्ञान आवश्यक आहे कोणती कौशल्ये पात्रता वैयक्तिक पात्रता एखाद्या व्यक्ती असं काम करण्यासाठी सक्षम आहे का या सगळ्यांचा विचार केला जातो कामगिरी पार पाडण्यासाठी एखादी विशिष्ट परिस्थिती गरजेची असते फक्त एखाद्या कार्यासाठी नसून भुताची वातावरण सुद्धा यासाठी गरजेचे असते एखादी कामगिरी करण्यासाठी असे वातावरण योग्य आहे की नाही हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे शेवटी आपण आपण संस्थेचे अवलोकन पाहिले व्यक्तीचे अवलोकन पाहिजे जे कामाचे अवलोकन सुद्धा पाहिले मग यामध्ये आपण वेळ देऊ शकतो का प्रशिक्षणासाठी पैसे देऊ शकतो का हा प्रश्न उपस्थित होतो आणि उत्तर जर होय असेल तर प्रशिक्षण आणि विकासाच्या पद्धती मूल्यांकन शिकण्याचे वातावरण प्रशिक्षणाचे हस्तांतर या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला जाऊ शकेल तर जेव्हा आपण प्रशिक्षणाची गरज याविषयी बोलत असतो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आहे आपल्याला गरज अगोदर ओळखता आली पाहिजे कोणते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे यासाठी संस्थेचे अवलोकन कराव्यक्तीचे अवलोकन करा कामाचे अवलोकन करा आणि या सगळ्यांचे आधारावर तुम्ही ठरवू शकता की एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम गरजेचा आहे किंवा नाही तर हे होतं सगळं प्रशिक्षणाच्या गरजांच्या अवलोकन या संदर्भात